या सेशनमध्ये आपले स्वागत आहे आतापर्यंत आपण टेस्टिंग च्या बेसिक कॉन्सेप्ट्स पहिल्या आहेत आपण ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग या दोन्ही युनिट टेस्टिंग बघितल्या यामागील मेन ऑब्जेक्टिव्ह हे युनिटमधून शक्य तितके फॉल्ट दूर करणे हे होते आपण म्हणालो की युनिटची व्याख्या वेगवेगळी असू शकते हे फंक्शन किंवा मॉड्यूल असू शकते आणि सर्व युनिट्सची पूर्णपणे टेस्टिंग झाल्यावर इंटिग्रेशन टेस्टिंग होते इंटिग्रेशन टेस्टिंग मागील मुख्य प्रेरणा म्हणजे विविध युनिट्सच्या इंटरफेसमधील दोष दूर करणे इंटिग्रेशन टेस्टिंग संपल्यानंतर सिस्टम टेस्टिंग घेतली जाते जिथे सिस्टिमची संपूर्ण टेस्टिंग केली जाते आणि येथे टेस्टिंग SRS डॉक्युमेंट नुसार केली जाते दोन्ही युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग हे डिझाईन डॉक्युमेंटनुसार चेक केले जाते युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग ठीक आहे का हे बघितले जाते आणि म्हणून युनिट आणि इंटिग्रेशन टेस्टिंग वेरिफिकेशन टेक्निक म्हणून ओळखली जाते सिस्टीम टेस्टिंग जेथे कस्टमर ला दिले जाणारे अंतिम सॉफ्टवेअर SRS डॉक्युमेंट नुसार चेक केले जाते त्याला सिस्टम टेस्टिंग म्हणतात आता सिस्टम टेस्टिंगमध्ये काय इन्व्हॉल्व्हड आहे ते पाहूया मागच्या सेशन मध्ये मी म्हटलं होतं की टेस्टिंग कोण घेते यावर अवलंबून तीन प्रकारच्या सिस्टीम टेस्टिंग आहेत जर ते कस्टमर साइटवर केले गेले असेल तर त्याला अल्फा टेस्टिंग असे म्हणतात सॉरी जर ते डेव्हलपर साइटद्वारे केले गेले असेल तर ते अल्फा टेस्टिंग म्हणून ओळखले जाते जर ते काही फ्रेंडली कस्टमर कडून केले गेले असेल तर ते बीटा टेस्टिंग म्हणून ओळखले जाते आणि जर ते स्वतः कस्टमरने केले असेल तर त्याला ऍक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणून ओळखले जाते तर सर्व सिस्टिम टेस्टिंग मध्ये बेसिकली दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात फंकशनॅलिटी SRS डॉक्युमेंट मध्ये नमूद केल्यानुसार फंकशनॅलिटी टेस्टिंग केली जाते आणि फंकशनॅलिटी ब्लॅक बॉक्स टेस्टिंग म्हणून टेस्टिंग केली जाते कारण हे फंक्शन्सचे स्पेसिफिकेशन आहेत आणि आपल्याला फंक्शनसाठी ब्लॅक बॉक्स टेस्ट्स कशा डिझाइन करायच्या हे माहित आहे आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग साठी अनेक टेक्निक्स वर चर्चा केली आहे आणि ही सर्व टेक्निक्स सिस्टमच्या फंकशनॅलिटी टेस्टिंग साठी अप्लिकेबल आहेत टेस्टिंग ची अशी कॅटेगरी जी आतापर्यंत आपण बघितली नाही ती युनिट किंवा इंटिग्रेशन टेस्ट नसून ती परफॉर्मन्स टेस्ट आहे SRS डॉक्युमेंटेशन नुसार सिस्टिमच्या नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट टेस्टिंग करण्यासाठी परफॉर्मन्स टेस्ट्स तयार केल्या जातात तर परफॉर्मन्स टेस्ट्सच्या डिफरंट कॅटेगरी कोणत्या आहेत ते पाहूया ब्लॅक बॉक्स फंक्शनल टेस्टिंगची आपण आतापर्यंत बेसिकली चर्चा केली आहे आणि सिस्टिम टेस्टिंग साठी ब्लॅक बॉक्स टेस्टिंग केसेस कशी तयार केली जातील याची आपल्याला स्वतंत्रपणे चर्चा करण्याची गरज नाही कारण येथे सेम कंसेप्ट्स अप्लिकेबल आहेत सिस्टीम टेस्टिंग मध्ये इन्व्हॉल्व्हड असलेल्या परफॉर्मन्स टेस्ट बद्दल इथे पाहू विविध प्रकारच्या परफॉर्मन्स टेस्ट्स आहेत ज्या एका सिस्टिमवर केल्या जाऊ शकतात परंतु त्या सर्वांना कॅरी करण्याची गरज नाही हे सॉफ्टवेअर साठी स्पेसिफाइड नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स वर अवलंबून आहे तर आपण नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स बघू या सिस्टीमसाठी काय स्पेसिफाइड केले आहे त्यानुसार आपल्याला या विविध परफॉर्मन्स टेस्ट्स कराव्या लागतील स्ट्रेस टेस्ट्स स्ट्रेस टेस्ट्सला एन्ड्युरन्स टेस्टिंग असेही म्हणतात येथे आपण सॉफ्टवेअरच्या कॅपॅबीलटी वर स्ट्रेस देण्यासाठी ऍबनॉर्मल इनपुट देतो ऍबनॉर्मल इनपुट याचा अर्थ SRS डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाय केल्याच्या पुढे आहे मला ते पुन्हा सांगू द्या कारण हे एक अतिशय इम्पॉर्टन्ट स्टेटमेंट आहे स्ट्रेस टेस्टिंग मध्ये आपण सॉफ्टवेअरला इनपुट देतो जे SRS डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाय केल्याच्या पुढे आहे उदाहरणार्थ आपण सॉफ्टवेअरसाठी स्पेसिफाय केल्यापेक्षा अधिक डेटा व्हॉल्यूम डेटाबेसचा साईझ देऊ शकतो जर तिथे शंभर हजार रेकॉर्ड स्पेसिफाइड केले असेल तर आपण शंभर वीस हजार रेकॉर्ड देऊ शकतो इनपुट डेटा दर सॉफ्टवेअर हॅन्डल करण्यासाठी आवश्यक असलेला डेटा रेट 100 किलो बाइट्स पर सेकंद असेल तर आपण 110 किलो बाइट्स पर सेकंदाने सिस्टमद्वारे कोणतीही ऍबनॉर्मल रिऍक्शन आहे का हे तपासण्यासाठी टेस्टिंग करू शकतो जर तो स्पेसिफाइड डेटा रेट एक्सीड झाला तर सिस्टम क्रॅश होईल का हे बघावे लागते हे असे घडते कारण जर आपण इनपुट दिले जे स्पेसिफाइड रेट च्या पलीकडे आहे तर अशी अपेक्षा आहे की सिस्टम क्रॅश किंवा हँग होण्यापेक्षा डिग्रेडेड परफॉर्मन्स दर्शवेल प्रोसेससिंग टाइम जर प्रोसेसिंग टाइम काही मिलिसेकंद असणे आवश्यक असेल तर आपण मेमरीचा यूझ इत्यादी नुसार त्यापेक्षा जास्त देऊ शकतो तर डिझाइन केलेल्या क्षमतेच्या पलीकडे टेस्टिंग केली जाते स्ट्रेस टेस्टिंग सिस्टिम ग्रेसफुली डिग्रेड होते का हे चेक करण्यासाठी असे इनपुट देते जे SRS डॉकुमेंटमध्ये स्पेसिफाइड नाही जर आपण इनपुट दिले जे स्पेसिफाइड कॅप्याबिलिटी पलीकडे आहे त्यामुळे पुढील परिणाम जसे कि क्रॅश किंवा सिस्टीम हँग वगैरे प्रॉब्लेम्स येत नाहीत तर स्ट्रेस टेस्टिंग मध्ये टाइम किंवा साईझ चा एलिमेंट असतो उदाहरणार्थ पर युनिट ट्रान्सफर केलेल्या रेकॉर्डची संख्या कोणत्याही वेळी ऍक्टिव्ह युझर ची संख्या उदाहरणार्थ दहा ऍक्टिव्ह युझरना कोणत्याही वेळी सपोर्ट करण्यासाठी एक सिस्टिम तयार केली जाऊ शकते आता स्ट्रेस टेस्टिंग दरम्यान आम्हाला हे चेक करावे लागेल की अकरा ऍक्टिव्ह युझर आहेत का स्लाईट डीग्रेज्ड मोडमध्ये असतानाही सिस्टम फंक्शन करते किंवा ती क्रॅश किंवा हँग होते का हे बघावे लागते जर ते अकरा युझर असतानाही फंक्शन करत असेल जेव्हा दहा युझर ची स्पेसिफाइड संख्या असेल तेव्हा स्लाईट डीग्रेज्ड मोडमध्ये ती स्ट्रेस टेस्टिंग पास करते त्याचप्रमाणे आपण स्पेसिफाइड केल्यापेक्षा थोडा लार्ज डेटा साईझ चेक करतो आणि हे स्पष्ट असले पाहिजे की अनेक सिस्टिम्स साठी स्ट्रेस टेस्टिंग लागू होऊ शकत नाही स्ट्रेस टेस्टिंग ची काही उदाहरणे पाहू या आपण एक ऑपरेटिंग सिस्टीमची टेस्टिंग घेऊया जी जास्तीत जास्त पंधरा मल्टीप्रोग्राम हॅन्डल करू शकते म्हणून स्ट्रेस टेस्टिंग मध्ये जर पंधरापेक्षा जास्त जॉब्स एकाच वेळी सुरू केले असतील तर ऑपरेटिंग सिस्टमचा रिस्पॉन्स काय आहे हे बघावे लागेल त्याचप्रमाणे रिअल टाइम सिस्टिम मध्ये आपण अनेक हाय प्रायोरिटी इंटररॅप्ट अरायवल टेस्टिंग घेऊ शकतो त्याच वेळी सिस्टम रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असे गृहीत धरते की कोणत्याही वेळी फक्त एक हाय प्रायोरिटी इंटररॅप्ट येऊ शकतो किंवा दोन प्रायोरिटी इंटररॅप्ट येऊ शकतात तर आपण एका वेळी थोड्या जास्त संख्येने हाय प्रायोरिटी इंटररॅप्ट आणून स्ट्रेस टेस्टिंग करतो सिस्टम टेस्टिंगचा दुसरा प्रकार म्हणजे लोड टेस्टिंग लोड टेस्टिंग मध्ये हे डेटर्मीन केले जाते की वेगवेगळ्या लोड कंडिशन मध्ये सिस्टमची कामगिरी अक्सेप्टेबल आहे की नाही स्ट्रेस टेस्टिंग आणि लोड टेस्टिंग मध्ये हा डिफरेन्स आहे या अर्थाने की स्ट्रेस टेस्टिंग मध्ये आपण सिस्टमला इनपुट देतो जे SRS डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफाइड केल्या पलीकडे आहे तर लोड टेस्टिंगमध्ये आपण वेगवेगळ्या स्पेसिफाइड लोडवर सिस्टमची फंक्शनॅलिटी चेक करतो एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा आपल्या कडे वेब बेस्ड अप्लिकेशन असेल आणि हे स्पेसिफाइड केले गेले असेल की सिस्टिमचा 100 हिट पेर सेकंद रिस्पॉन्स टाइम 1 सेकंदापेक्षा कमी असावा आपण येथे पर सेकंद 90 हिट 100 हिट पर सेकंद ने टेस्टिंग करत आहोत तर सर्व इनपुटच्या स्पेसिफाइड रेंज मध्ये ही सिस्टिम रिक्वायमेन्ट नुसार वागते का हे बघावे लागेल अनेक टेस्टिंग टूल्स अव्हेलेबल आहेत एक ओपन सोर्स टूल जे खूप पॉप्युलर आहे ते J मीटर आहे ते APACHE वरून डाउनलोड केले जाऊ शकते त्यासाठी लिंक अशी आहे jakarta org jmeter हे वेब बेस्ड आप्लिकशन लोड टेस्टिंग साठी वापरले जाते दुसरी परफॉर्मन्स टेस्ट म्हणजे व्हॉल्यूम टेस्ट व्हॉल्यूम टेस्टिंग मध्ये पुन्हा SRS डॉकुमेंटमध्ये नोंदवलेल्या स्पेसिफाइड बॉउंड नुसार सिस्टिमची टेस्टिंग केली जाते उदाहरणार्थ डेटा साईझ म्हणजे क्यू साईझ 100 असल्यास 99 किंवा क्यू चा आकार 100 असताना तो हॅन्डल करतो का त्याचप्रमाणे अरे स्टॅक इत्यादींचा साईझ ते SRS डॉकुमेंटमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे शक्य असलेल्या कंडिशन हॅन्डल करण्यासाठी योग्य आहेत का हे बघावे लागते तर विविध साईझ उदाहरणार्थ फील्ड साईझ रेकॉर्ड साईझ फाइल साईझ इत्यादी हे सर्व स्पेसिफाइड डेटा वोल्युम मध्ये मेन्शनेड स्पेसिफाइड डेटा व्हॉल्यूम सामावून घेऊ शकतात का हे चेक करण्यासाठी स्ट्रेस दिला जातो म्हणून हे येथे हे समजून घेणे महत्वाचे आहे व्हॉल्यूम टेस्टिंग आपण स्पेसिफाइड डेटा व्हॉल्यूमच्या पलीकडे टेस्टिंग करत नाही आपण ते स्पेसिफाइड डेटा नुसार करतो आपण टेस्टिंग करतो की SRS डॉकुमेंटमध्ये स्पेसिफाइड केल्याप्रमाणे डेटा व्हॉल्यूम सॉफ्टवेअरद्वारे व्यवस्थित हॅन्डल होतात का हे आपण बघतो सिस्टम टेस्टचा दुसरा प्रकार म्हणजे कॉन्फिगरेशन टेस्टिंग कॉन्फिगरेशन टेस्टिंग मध्ये जे सॉफ्टवेअरला अप्लिकेबल आहे जे व्हेरिअस कॉन्फिगरेशनला सपोर्ट करण्यासाठी तयार केले गेले आहे का हे बघावे लागेल उदाहरणार्थ आपल्या कडे सॉफ्टवेअरसाठी मिनिमल कॉन्फिगरेशन असू शकते जिथे एकच युझर ते वापरू शकतो किंवा आपल्या कडे कॉन्फिगरेशन असू शकते जिथे अनेक युझर्स ते वापरू शकतात किंवा आपल्या कडे कॉन्फिगरेशन असू शकते जिथे ते स्पेसिफिक डेटाबेस वापरू शकतात वगैरे तर या कॉन्फिगरेशन टेस्टिंग चे ऑब्जेक्टिव्ह हे आहे की सिस्टम सॉफ्टवेअरच्या विविध स्पेसिफाइड कॉन्फिगरेशनसाठी समाधानकारकपणे फंक्शन करणे आणखी एक प्रकारची सिस्टिम टेस्टिंग म्हणजे कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग येथे SRS डॉकुमेंटमध्ये स्पेसिफाइड केल्याप्रमाणे सॉफ्टवेअर हे इतर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसह इंटरफेस सॅटीस्फाकटोरीली करते का हे चेक करण्यासाठी साठी डिझाइन केले आहे उदाहरणार्थ आपल्या कडे असे वेब बेस्ड अप्लिकेशन आहे कि ते डिफरेन्ट वेब ब्राउझरसह फंक्शन करण्यासाठी आवश्यक आहे तर कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग दरम्यान आपण सॉफ्टवेअर मोझीला फायरफॉक्स मायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरर इत्यादी डिफरेन्ट वेब ब्राउझरसह फंक्शन करते की नाही ते चेक करतो कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग चे आणखी एक उदाहरण म्हणजे जर एखाद्या सिस्टिमला इन्फॉर्मेशन रिट्रिव्हल करण्यासाठी मोठ्या डेटाबेस सिस्टिमशी कम्युनिकेट करायचे असेल तर आपण डिफरेन्ट लार्ज डेटाबेस चेक करतो ज्यांना सपोर्ट करणे आवश्यक आहे आणि मग आपण अक्यूरसी आणि रिट्रिव्हल चेक करतो सिस्टिम टेस्टिंग चा दुसरा प्रकार म्हणजे रिकव्हरी टेस्टिंग तर रिकव्हरी टेस्टिंग मध्ये काही पॉवर लॉस डेटा लॉस डिव्हाइस इत्यादीचे लॉस झाल्यास आपले सॉफ्टवेअर चांगले फंक्शन करते की नाही ते चेक होते उदाहरणार्थ आपण काही सॉफ्टवेअरसाठी पेन ड्राइव्ह वापरत आहोत आणि मग अचानक कोणीतरी पेन ड्राईव्ह काढला म्हणून सॉफ्टवेअर हँग होते किंवा असे म्हणते की कृपया सॉफ्टवेअर वर्क करण्यासाठी पेन ड्राईव्ह परत लावा हे चेक होते सिस्टिम टेस्टिंग चा दुसरा प्रकार म्हणजे मेंटेनन्स टेस्टिंग प्रत्येक सॉफ्टवेअरला विविध प्रकारच्या मेंटेनन्स ची आवश्यकता असते कारण ती व्हेरिअस टाइम पासून युझ केली जाते उदाहरणार्थ प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही डिग्नोस्टिक प्रोग्रॅम असू शकतात जर एखादे युनिट योग्यरित्या फंक्शन करत नसेल स्पीड कमी झाला असेल किंवा काही ऍक्शन्स केल्या जाऊ शकत नाहीत तर सॉफ्टवेअरला सामान्यत डीफॉल्ट कॉन्फिगरेशन देण्याची आवश्यकता असतेआपण ते सॉफ्टवेअर डीफॉल्ट कॉन्फिगरेशन मध्ये सेट करू शकतो आणि हे डीफॉल्ट कॉन्फिगरेशन डायग्नोस्टिक प्रोग्राम्स आणि ट्रान्झॅक्शनचे ट्रेस डिफरेन्ट मॉड्यूल्सच्या कनेक्टिव्हिटीविषयी स्किम्याटिक डायग्रॅम्स इतर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी प्रॉपर कोनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे अशा प्रकारे सिस्टिम ऍक्युरेटली फंक्शन करते की नाही हे चेक केले जाऊ शकते तर हे सगळे मेंटेनन्स टेस्टिंग चे काम आहे आणि हे व्यवस्थिपणे पुरवले गेले आहेत का आणि ते योग्यरित्या फंक्शन करतात का हे बघितले जाते सिस्टिम टेस्टिंग चा आणखी एक प्रकार म्हणजे डॉक्युमेंटेशन टेस्टिंग तर येथे या प्रकारच्या टेस्टिंग मध्ये आपल्याला फक्त प्रोव्हाइड केलेले सर्व डॉक्युमेंट कंसिस्टन्ट आहेत का आणि ते प्रोव्हाईड केले गेले आहेत का ते चेक करणे आवश्यक आहे कारण युझर टेस्टिंग करताना ऍक्सेप्टन्स टेस्टिंग करताना डॉक्युमेंटेशन टेस्टिंग देखील करावी लागेल जिथे युझर ला युझर गाईड मेंटेनन्स गाईड टेक्निकल डॉक्युमेंट इत्यादी चेक करावे लागतात ते प्रोव्हाइड केले गेले आहेत का ते कंसिस्टन्ट आहेत का हे बघावे लागेल कधीकधी काही सॉफ्टवेअरसाठी ते डिफरेन्ट टाईप च्या युझर ला सपोर्ट करण्याची आवश्यकता असू शकते उदाहरणार्थ न्यू युझर एक्सपेरियन्सड युझर वगैरे आणि युझर च्या त्या कॅटेगरी साठी प्रोव्हाइड केलेली डॉक्युमेंट त्या प्रकारच्या युझर च्या रिक्वायरमेंट नुसार आहेत का हे बघावे लागते आणखी एक प्रकारची सिस्टिम टेस्टिंग युझबिलिटी टेस्टिंग आहे तर येथे युझर इंटरफेसची टेस्टिंग करणे वैरीअस डिस्प्ले स्क्रीन मेसेजेस रिपोर्ट फॉरमॅट इत्यादी चेक करणे टार्गेट आहेत ते ठीक आहेत की नाही हे चेक केले जाते आणि युझर इंटरफेसमध्ये नेव्हिगेशन देखील केले जाते ते होत आहे का ते सॅटिसफॅक्टरीली काम करत आहे का मेनू सिलेक्शन माउस क्लिक हे योग्यरित्या रेकॉर्ड केले जाते का आणि हॅन्डल केले आहेत का हे सर्व बघितले जाते आणखी एक प्रकारची टेस्टिंग जीला इन्विरोन्मेन्ट टेस्टिंग असे म्हटले जाते जे जनरल सॉफ्टवेअरला अप्लिकेबल नाही शक्यतो ते अशा सॉफ्टवेअरवर अप्लिकेबल होते जे वेगवेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये काम करू शकणाऱ्या डिव्हाइसेस मध्ये काम करण्यासाठी आवश्यक असते उदाहरणार्थ एम्बेडेड सिस्टम म्हणून हे तपासले गेले आहे की जे सॉफ्टवेअर एम्बेडेड डिव्हाइस कंट्रोलिंग करत आहे ते डिफरेन्ट हिट ह्युमिडिटी केमिकल प्रेझेन्स पोर्टेबिलिटी कंडिशन्स इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड डिसरप्शन ऑफ पॉवर इत्यादींवर फंक्शन करते का हे बघितले जाते आता सर्व टेस्ट झाल्यावर सिस्टम टेस्ट करावी लागते तर ही एकतर डेव्हलपमेंट टीम च्या फ्रेंडली टीम द्वारे केली जाणारी टेस्टिंग आहे जी बीटा टेस्टिंग आहे किंवा कस्टमर स्वतः ती करतो जिला ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असे म्हणतात टेस्टिंग ऑबझर्वेशन हे टेस्टिंग समरी रिपोर्ट मध्ये लिहून ठेवली जातात तर समरी रिपोर्ट मध्ये काय लिहिले जाते टेस्टिंग समरी रिपोर्ट मध्ये आपल्याला सर्व टेस्टची समरी लिहावी लागते जे सॉफ्टवेअरला टेस्टिंग साठी अप्लाय केले गेले आहे तर फंक्शनल टेस्टिंग आणि परफॉर्मन्स टेस्टिंग दोन्ही मध्ये पुढील गोष्टी बघाव्या लागतात जसे कि किती टेस्ट अप्लाय झाल्या किती टेस्ट सक्सेसफुल झाल्या किती टेस्ट अनसक्सेसफूल झाल्या आणि कोणत्या डिग्री ला ते अनसक्सेसफूल ठरले हे सर्व युझबिलिटी टेस्टिंग मध्ये होते का काही फिल्ड मध्ये आपल्याला माउस दोनदा क्लिक करावा लागेल तर तो एक मायनर प्रॉब्लेम आहे किंवा सिस्टिम क्रॅश झाली आहे टेस्टिंग पूर्णपणे फेल्युअर झाली किंवा काही मायनर एनएक्सपेक्टेड रिझल्ट आले आहेत का इत्यादी गोष्टी फक्त ऑबझर्व केल्या जातात तर हे सगळे टेस्टिंग समरी रिपोर्ट मध्ये असते किंवा चेक केले जाते आता एक प्रॉब्लेम पाहूया जो प्रत्येक डेव्हलपर ला प्रत्येक टेस्टर आणि सॉफ्टवेअरच्या प्रत्येक युजरला भेडसावत असतो तो हा आहे कि सॉफ्टवेअरमध्ये किती लेटेन्ट बग आहेत सॉफ्टवेअर म्हणजे एक दशलक्ष लाईन डेव्हलप केलेला कोड आहे डेव्हलपर्सने बरेच वर्क केल्यानंतर त्याची टेस्टिंग घेण्यात येते आता जर कोणी असे विचारले की सॉफ्टवेअरमध्ये अस्तित्वात असलेल्या बग्स किंवा फॉल्टस ची अस्तित्वात असणारी संख्या काय आहे या सर्व केरफूल डेव्हलोपमेंट आणि टेस्टिंग झाल्यानंतर आपण बग्स ला कोणता नंबर द्यायचा प्रोजेक्ट मॅनेजर हे कसे ठरवतो की किती बग अजूनही आहेत हे बघावे लागते तर हे निश्चित करण्याचा एक मार्ग म्हणजे एरर सीडिंग तर एरर सीडिंग कसे केले जाते आणि सॉफ्टवेअरमधील बग्सची संख्या निश्चित करण्यात ते आपल्याला कशी मदत करते ते बघू या येथे मुख्य कल्पना अशी आहे की टेस्टिंग सुरू होण्यापूर्वी प्रोजेक्ट मॅनेजर किंवा सिनियर पर्सन सॉफ्टवेअरमध्ये काही बग्स आर्टीफिशिअली इंट्रोड्युस करतात म्हणून सॉफ्टवेअरमध्ये काही बदल झाल्यावर त्याच ट्रॅक ठेवावा लागतो त्याने कोणत्या टाईप च्या बग्स इंट्रोड्युसड केल्या आहेत याची नोंद केली जाते कदाचित काही ठिकाणी त्याने अरीथमेटिक ऑपरेटर प्लस ऑपरेटरला मायनस ऑपरेटर किंवा कुठेतरी कंडिशनल स्टेटमेंट मध्ये प्लेस केले असेल कदाचित कंडिशनल ऑपरेटरपेक्षा लेस दॅन युझ केले असेल किंवा जिथे a b c लिहायचे तिथे a b लिहिलेले असेल आणि c वगैरे हटवले असेल इत्यादी तर हे काही बग आहेत जे मॅनेजर सीड करतात आणि मग टेस्टिंग च्या शेवटी त्याला कळते की यापैकी किती सीडेड बग्स सापडले आहेत जर त्याने शंभर बग्स सीड केले तर शंभर बगांपैकी किती बग शोधले जाऊ शकतात हे बघितले जाते आणि मग आपण असे म्हणूया की हे सॉफ्टवेअरमध्ये एक्सिस्टिंग असलेले बग आहेत आणि मग मॅनेजर ने सॉफ्टवेअरमध्ये काही बग्स सीड केले एक्झिस्टिंग बग्सची सुरुवातीची संख्या आपण म्हणूया की हे N आहे आणि आता मॅनेजरने तेथे बग्सचा सेट टाकेल टाकले आर्बिट्ररी चेंजेस केले s हे सीडेड बग्स आहेत तर त्याने सीड केलेल्या बग्सची संख्या s आहे नंतर टेस्टिंग घेण्यात आली आणि टेस्टिंग च्या शेवटी असे आढळले की टेस्टिंग दरम्यान स्मॉल सीड s बग शोधले गेले आणि n संख्या बग जे एक्सिस्टिंग आहेत ते देखील टेस्टिंग द्वारे शोधले गेले आहेत तर हे सीडेड बग्स आणि अन सीडेड बग हे शोधलेले बग आहेत मग आपण असे गृहीत धरूया की जर आधीच्या बग्स पैकी n डिटेक्टेड बग हे s S च्या इक्वल असावे म्हणून आपण येथे क्लेम करीत आहोत किंवा आपण येथे असे अझम्पशन करत आहोत की टेस्टिंग बग्स ना रिजिनल बग आणि सीडेड बग दोन्ही च्या सेम प्रोपोरशन मध्ये ओळखले जावे आणि N n n s या एक्सप्रेशन मधून आपल्याला रेमेनिंग बग मिळतात तर हे आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये अड्जस्ट करणाऱ्या बग्सच्या संख्येचा अंदाज देते तर एरर सीडिंग हे सॉफ्टवेअरमध्ये अगदी कॅरफुल डेव्हलोपमेंट करून आणि पूर्ण टेस्टिंग घेतल्यानंतरही किती बग्स रेमेनिंग आहेत हे शोधण्यासाठी एक महत्त्वाचे टेक्निक आहे तर आपण हे सेशन या ठिकाणी थांबवू आणि पुढील सेशन मध्ये या पॉईंट पासून पुढे चालू ठेवूया